सर्वांना नमस्कार इंजीनियरिंग ड्रॉईंग अँड कॉम्प्यूटर ग्राफिक्सवरील एनपीटीईएल ऑनलाइन प्रमाणपत्र अभ्यासक्रमात आपले स्वागत आहे आपण मॉड्यूल क्रमांक 2 आणि व्याख्यान क्रमांक 19 मध्ये आहोत आणि आपण कोनिक सेक्शन पूर्ण करणार आहोत शेवटच्या वर्गात आपण कोनिक विभागात सायक्लाईड वक्रावर थांबलो होतो आजच्या वर्गात आपण इंवोलूट व स्पायरल बघणार आहोत तर मग आपल्याला स्पायरल कोठे दिसेल हा प्रथम प्रश्न आहे उदाहरणार्थ आपण घड्याळासारखी गिअर यंत्रणा घेत असल्यास सिंक्रोनाइझेशन मोशन घेण्यासाठी आपल्याकडे स्प्रिंग आहे स्प्रिंग हि स्पायरल आकारामध्ये गुंडाळलेली असते आणि अशाच अनेक प्रकारच्या टॉर्क पुनर्संचयित करण्याचा यंत्रणेत वापरले आहे उदाहरणार्थ दरवाजाच्या बिजागरीमध्ये ह्या प्रकारची स्प्रिंग चक्राकारपणे गुंडाळलेली असते आणि शक्ती लागू करून तो ताणला जातो आणि जेव्हा तो बंद करू इच्छित असेल किंवा कदाचित टॉर्क पुनर्संचयित होतो परत तेव्हा ती मूळ गोष्ट परत येत असते तर एक चक्राकार स्प्रिंगच्या बाबतीत आपण मशीन घटकांमध्ये येऊ तर पहिला प्रश्न म्हणजे शीटवर अशा प्रकारच्या स्पायरल कसे बनवायचे उदाहरणार्थ आपण एक उदाहरण निवडू एक 120 मिमी लांबीचा दुवा OA एकसमान कोनीय वेगात O च्या भोवती फिरतो तर ही एक मशीन डिझाइनचे उदाहरण आहे तेथे एक दुवा आहे जो या आवर्तनाशी जोडलेला आहे त्यातील एक बिंदू कोनात स्थिर वेगात फिरत आहे प्रारंभी O येथे एक बिंदू P एकसमान दराने OA सोबत फिरतो आणि A पर्यंत पोहोचतो दुव्याच्या एका परिभ्रमण दरम्यान तो जे आकार देतो त्याचा आकार एक स्पायरल आहे या प्रकारच्या डेटासह आपण बिंदू P साठी एक आवर्तन तयार करू जर ते एकसमान कोनीय वेगात फिरत असेल आणि एखाद्या विशिष्ट दिशेने फिरत असेल तर उदाहरणार्थ आपण एक बिंदू P निवडू या बिंदू P जरी सुरुवातीस असला तरी तो मध्यभागी असू शकतो कारण तो सतत एकसमान कोनीय वेगाने फिरतो आणि त्रिज्येचा दिशेने बाहेर पडतो मग ते स्पायरलसारखे आकार गिरवतो दुसरा मार्ग असा आहे कि हा बिंदू इथे आहे हा एकसमान कोनीय गतीसह जातो हे त्रिज्याच्या आत जात असताना सतत कमी होते शेवटी ते 0 वर पोहोचते अशा प्रकारचे आकार वक्र असतात ज्याला आपण स्पायरल म्हणतो अशा प्रकारच्या स्पायरलचे बांधकाम कसे करावे चला तर मग चित्र पाहू O म्हणून केंद्र आणि त्रिज्या OA स्पायरल बनविण्यातील क्रम पुढीलप्रमाणे आहे सर्व प्रथम आपल्याला एक वर्तुळ काढावे लागेल तर बिंदू O स्थानांकित कराअन्य बिंदू A स्थानांकित करा बिंदू A ते O 120 मिमी असेल यांत्रिक घटक असेल आणि त्रिज्या OA सह एक वर्तुळ तयार करा यानंतर वर्तुळाचे 8 समान भागांमध्ये विभाजन करा पहिले दुसरे आणि आठवे त्यांना A A1 A2 आणि ह्याचप्रमाणे A7 नाव द्या आपण वर्तुळाचे 8 समान भागांमध्ये विभाजन केले आहे यानंतर ट्रेसिंग बिंदूच्या प्रवासाला विभाजित करा एक बिंदू P आहे जो त्या स्पायरल किंवा वर्तुळाकार दिशेने अशा प्रकारे पुढे सरकतो की OA हा 8 भागांमध्ये बदलला जातो म्हणूनच हा बिंदू कदाचित एकतर आत सरकतो किंवा कदाचित O बिंदू दिशेकडे बाहेर जात आहे एका परिभ्रमणासाठी हे संपूर्ण आवर्तनसाठी 360° पर्यंत व्यापते आणि OA बिंदूपर्यंत पोहोचते हे O पासून सुरू होते कोनीय वेग दिशेने बाहेर जाते शेवटी ते A पर्यंत येते त्या प्रकरणात आपण हे करणार आहोत हे रेडियल अंतर विभाजित करावे हा लोकस बिंदू या बिंदू A पर्यंत जातो 8 समान बिंदू 1 2 3 4 मध्ये विभाजित करतो आता O केंद्र म्हणून आणि रेडियस O1 सह O कडून कंस काढा त्या बिंदुला P1 नाव द्या हा बिंदू कोनीय वेग आणि रेडियल दिशेने फिरतो तर बिंदू P2 करण्यासाठी O पासून ते 2 पर्यंत आणखी एक वक्र रेखांकित करा जे या A2 रेषेला छेदते O वरून 3 पर्यंत जो A3 रेषेला छेदेल असा कंस बनवा 3 वरून तिथे छेदतात त्याचप्रमाणे 4 वरुन एक कंस बनवा जो A4 रेषेला छेदतो अशा प्रकारे बिंदू P1 P2 P3 P4 P5 P6 P7 आणि P8 बिंदू बनवा एकदा जेव्हा हे बिंदू खाली नोंदवले गेले तर गुळगुळीत वक्र काढा जो या बिंदूतून जातील अशा प्रकारे आपण स्पायरल तयार करण्याच्या स्थितीत असू तर हे आपण आलेख पत्रकावर करू स्केल वापरा OA 120 मिमी असणे आवश्यक आहे तर आलेख पत्रकावर आपल्याला एक वर्तुळ काढावे लागेल हे पत्रकावर एक खूप मोठे वर्तुळ असेल तर मग मी वर्तुळाचा तो भाग सर्व प्रथम रेखांकित करतो हे आपल्याकडे असलेले शेवटचे वर्तुळ आहे आता ते 8 समान भागात विभागून घ्या तर आता आपण ह्या रेषांना जोडून देऊ त्यानंतर ह्या कोनांना 2 समान भागांमध्ये विभागणार आहोत जर हा कंस किंवा 45° रेषां बनवित असेल तर आपण तेही करू शकतो आता मोजपट्टीचा वापर करून या रेषांना जोडून देऊ आता 120 मिमी रेषां जी आपण 8 समान भागात विभागणार आहोत तर 120 बाय 8 आपल्याला 15 मिमी वापरावे लागेल ते 15 30 45 60 90 105 आणि 120 अशा प्रकारे आपण हे बिंदू स्थानांकित करू आता या बिंदूंना O आणि या बिंदूला A असे नाव द्या आता ही क्षेत्रीय माहिती A1 A2 A3 A4 5 6 7 लिहा एकदा संपूर्ण केल्यावर कंस करूया या 1 2 3 4 5 6 7 आणि 8 क्रमांकाचे नाव देऊ A अंतर मोजू अंतर कंस बनवते तो बिंदू P1 म्हणून स्थानांकित करा त्याचप्रमाणे A2 वरुन P2 बिंदूला कंस बनवा 3 वरून P3 वर कंस बनवा O केंद्र आणि O ते 4 त्रिज्या घेऊन कंस बनवा त्याला बिंदू P4 नाव द्या त्याचप्रमाणे पाचवा बिंदू येथे कंस बनविते A 6 वर P6 तिथे जातो A7 वर P7 तिथे जातो एकदा हे बिंदू चिन्हांकित झाल्यावर P5 P6 P7 आणि P8 नेहमी A वर असतात आता हे बिंदूं O सह प्रारंभ होणार्या मार्गाने जोडून घ्या तर आपल्याकडे आणखी बरेच विभाग असल्यास ते छान1 2 5 ते 6 7 8 वर आले आहे हे एक मुक्त हाताने रेखाटण्याची स्थिती आहे ज्यास तयार करण्याची स्थिती असेल आपल्याकडे विभागणी अधिक असल्यास ते अगदी गुळगुळीत वक्र रेखांकित होईल यालाच आपण स्पायरल म्हणतो चला पुन्हा एकदा सुरू करूया सर्वप्रथम त्रिज्या O चा वापर करून आपल्याला त्या मार्गाने एक वर्तुळ बांधायचे आहे हे वर्तुळ 8 समान भागांमध्ये विभाजित करा 16 समान भाग 24 समान भागांमध्ये गुळगुळीतपणा च्या गरजेनुसार विभाजित करा एकदा हे O ते A झाल्यावर वर्तुळासाठी केलेल्या समान भागांमध्ये आपण विभाजित करू नंतर O ते 1 त्रिज्या बनवू तेथे एक कट करा O ते 2 पर्यंत A2 रेषा वर एक कट करा O ते 3 4 आणि इत्यादी एका रेषेच्या संदर्भात कंस बनवा जेणेकरुन छेदनबिंदू मिळतील आपण त्याचे नाव P1 P2 P3 आणि P8 वर ठेवू शकाल एक गुळगुळीत वक्र जोडून घ्या आपण स्पायरल बनवण्याचा स्थितीत असू पुढचा प्रश्न म्हणजे स्पायरलला सामान्य रेषा स्पर्शिका कसे काढावे उदाहरणार्थ जर आपण येथे P3 आणि P4 दरम्यान काही बिंदू निवडत असाल उदाहरणार्थ येथे आपल्याला एक बिंदू निवडण्यास आवडेल तिथे आपल्याला एक सामान्य रेषा आणि एक स्पर्शिका तयार करायची आहे जी 90 ° करते चला त्याचे बांधकाम पाहू सर्व प्रथम वक्र P वर बिंदू स्थानांकित करा O ते P पर्यंत अंतर 55 मिमी असू शकते कंपास वापरुन आपण 55 मिमी ची कंस बनवू शकतो जिथे ते स्पायरलला छेदेल त्याला बिंदू P नाव द्या नंतर स्पायरलसाठी O ते P6 अंतर मोजाआपल्याला हे आधीच माहित आहे की ते समान वेळेमध्ये समान अंतर हलवते त्रिज्या सतत प्रमाणात बदलत आहे प्रमाणानुसार वाढत आहे किंवा कमी होत आहे जर P6 ते P8 पर्यंत बिंदू 90° कोनात असेल तर स्वाभाविकच P6 ते P7 प्रमाणित कोन आहे आपल्याकडे P6 ते P7 सारखे असेल ज्याला पाय बाय 4 लांबी असते हि रणनीती वापरुन आपण O ते P6 बनवणार आहोत आपण अंतर मोजू आधीपासूनच आपल्याला O ते A माहित आहे म्हणून आपण OA वजा OP6 O ते A वजा O ते P6 हे पाय 2 बाय कोनातून वजा करू तर O ते A वजा O पासून P 6 चे अंतर 90 ° पाय बाय 2 कोनाने व्यापलेले आहे ज्यामुळे आपल्याला स्थिर वक्र C मिळतो या स्पायरलसाठी वक्र Cचे स्थिरांक OA वजा OP6 बाय पाई बाय 2 कोनात असते हे समान राहील OA वजा OP5 बाय 90 अधिक पाई अधिक पाई बाय 4 अधिक या अतिरिक्त कोनात असू शकते तर पाई बाय 2 अधिक पाई बाय 4 कोन हे जास्त कोन OA वजा OP5 च्या अंतरापर्यंतचे अंतर समाविष्ट करण्यासाठी आणि हे प्रमाण नेहमी काढलेल्या विशिष्ट स्पायरलसाठी समान राहील तर सर्व प्रथम वक्रतेचे गुणोत्तर C मोजा जे आपल्या बाबतीत 19 मिमी होईल आता O मध्यभागी ते P पर्यंत रेषा जोडून घ्या आणि OPला लंब रेषा अशा प्रकारे काढा की आपण हे अंतर 19 मिमी मोजू तर OP आणि ON एकमेकांशी लंबवत आहेत परंतु ते 19 मिमीच्या अंतरावर आहे एकदा ते पूर्ण झाल्यावर आपण एक बिंदू N जोडून घेण्याचा स्थितीत येऊ आता P बिंदू आणि N बिंदू जोडून घ्या हे स्पायरलसाठी बिंदू P जवळ सामान्य असेल वर्तुळासाठी सामान्य रेषा नेहमीच रेडियल ठिकाणी असते परंतु या स्पायरलसाठी P व N मधून जाणाऱ्या रेषा निरंतर हलविणारी राहतात एकदा आपण हा PNसामान्य PN ओळखतो आपण स्पर्शिका बनवण्याच्या स्थितीत असू जे 90 ° वर असेल तर आपण ते शीटवर करू शीटवर आपण आधीच एक स्पायरल काढले आहे तर आपण शीटवर 19 मिमी मोजू तर 0 आणि 19 हे रेखांकन पत्रकवर आहेत चला रेखांकन पत्रक पाहू हे 19 मिमी असेल तर वक्र वरील O वरुन आपण हे लिहूया C साठी वक्र 19 मिमी आहे आणि बिंदू P हा इच्छित बिंदू आहे जिथे आपल्याला एक सामान्य स्पर्शिका काढायची आहे जी 55 मिमी आहे तर प्रथम 19 मिमी आणि 55 मिमी दोन्ही स्थानांकित करा तर 55 मिमी हे एक आहे तर हे अंतर मोजा O कडून कुठेतरी कंस बनवा तर या बिंदूला P म्हणूया तर हा एक छोटा तो P आहे आता O आणि P जोडून घ्या मग त्या वर्तुळात सामान्य रेषा आहे त्या वक्रवरील 90° रेषा स्थानांकित करा त्या रेषेला O मध्ये जोडून घ्या त्या वक्र दिशेने C 19 मिमी आहे तर येथून कुठेतरी 19 मिमीचा कंस बनवा एकदा या बिंदूला N म्हणूया एकदा बिंदू N समजाला कि बिंदू N आणि बिंदू Pला जोडेल ती एक अखंड रेषा असावी परंतु केवळ दृश्यात्मकतेच्या हेतूसाठी मी ती तुटक रेषाने दर्शवित आहे तर हि बिंदू P मधून जाणारी सामान्य रेषा आहे तिथे आपण स्पर्श रेषा बनवू शकतो या 2 ओळी T स्पर्श रेषेला जोडूया सामान्यत रेखांकन पत्रकवर आपण स्पर्श रेषा सामान्यरेषा संपूर्ण नाव दर्शवित नाही आपण TT चिन्हाद्वारे किंवा NN द्वारे सामान्य रेषा दर्शवितो या स्पायरलचे बांधकाम झाल्यावर आपण इंवोलूट तयार करू जेव्हा सिलिंडरवर दोरी किंवा धागा वळविला जातो तेव्हा आपल्याला इंवोलूट मिळते उदाहरणार्थ या मशीन दरम्यान जसे आपल्याला दोरी किंवा धागा गुंडाळायचा असेल तर दोरीच्या अंतबिंदूचा लोकस ते इंवोलूट कसे तयार होते ते दर्शविते चला तर अशाप्रकारे इंवोलूट बनवू तर येथे एक विशिष्ट त्रिज्याचे सिलेंडर आहे जो या दोर्यावर किंवा धागावर फिरत आहे जे लाल रंगात दर्शविले आहेत उदाहरणार्थ आपण 40 मिमी व्यासाचे वर्तुळचे इंवोलूट काढू या तर वर्तुळ 40 मिमी व्यासाचा आहे आपण 20 मिमीचा त्रिज्या तयार करणार आहोत तर ड्रॉईंग शीट वर बिंदू O स्थानांकित करू त्रिज्या म्हणून 20 मिमी स्थानांकित करू तर शेवटचा बिंदू हा आहे एक वर्तुळ काढा 20 मिमी त्रिज्या असलेला वर्तुळ रेखाटणारी पहिली पायरी आहे नंतर एक रेखा PQ काढा ज्याची लांबी त्या वर्तुळाच्या परिघाच्या 2 pi r समान असेल 2 pi r जे अंतर असावे जे पाई गुणाकार d आहे ते 126 मिमी आहे त्या वर्तुळावर जर हे मूळ बिंदू म्हणून फिरत असेल तर या थ्रेडच्या शेवटच्या बिंदूचे जे काही लोकल बनते त्यास आपण इंवोलूट म्हणतो तर बिंदू P वर 126 मिमी सह रेषा काढा रेखांकन पत्रकावर हा बिंदू P आहे त्याला नाव द्या तो 126 मिमी येथे कुठेतरी आहे तर एक रेषा काढा आता ही संपूर्ण रेषा ज्याला आपण PQ रेषा म्हणतो ती 12 समान भागात विभाजित करा तर आपल्याला 12 समान भाग बनवायचे आहे त्यासाठी एक कोनात तिरपी रेषा बनवा आपल्या कंपासचा वापर करून 12 विभाग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 बनवा म्हणून आपण आपला रोलर जसा वापरतो त्याच्या समांतर प्रमाणात वापरुन आपण शेवटचा बिंदू जोडणार आहोत या बिंदूतून जाणाऱ्या समांतर रेषा तयार करा या बिंदूना 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 भाग म्हणून नावे द्या तर आपल्याकडे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 समान भाग आहेत आता वर्तुळ देखील 12 समान भागांमध्ये विभागले गेले पाहिजे तर आपण आपल्या प्रोटेक्टरचा वापर करून 12 30° कोन बनवू शकतो तर 30 ° कोनात आपण प्रत्येक 30 60 90 120 150 180 वर तयार करण्याचा स्थितीत असावे या रेषांना जोडून घेऊ आणि बनवून झाल्यावर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 बिंदू या नावाने संबोधित करू हे बिंदू आहेत ज्याद्वारे या दोरीची लांबी वळणदार दोरी आहे आता या बिंदूंकडे स्पर्शिका काढा उदाहरणार्थ येथे आपल्याला प्रत्येक बिंदूवर स्पर्शिका काढावी लागेल तर या 8 बिंदूमध्ये स्पर्शिका काढण्यासाठी रेषा काढा त्याचप्रमाणे 8 बिंदूवर 3 स्पर्शिका काढतात जे 90° वर आहे त्याचप्रमाणे 4 5 आणि 6 आपण बिंदू 2 वरून जात असलेल्या या स्पर्शिकेचा विस्तार करू आता बिंदू Q कदाचित सिलिंडरवर गुंडाळला गेला असेल PQ रेषेला 12 भागांमध्ये विभाजन केल्यावर त्या वर्तुळाला बिंदू 1 2 3 वर स्पर्शिका काढा आपल्याला बिंदू P1 P2 P3 P4 आणि अशा प्रकारे स्थानांकित करता येतील की 1 ते P1 अंतर जोडून द्या आपण पहिला बिंदू 1 ते P1 हा बिंदू P2 1' च्या बरोबर निवडू तर बिंदू P हा आहे आणि 1 तो आहे त्याचप्रमाणे आपल्याला बिंदू P2 अशा प्रकारे स्थानांकित करायचा आहे की 2 ते P2 अंतर नेहमी P ते 2' अंतराच्या समान असेल तर P ते 2 अंतर जे काही आहे ते अंतर ते P पासून कम्पास वापरुन 2 बिंदूतून जाणाऱ्या स्पर्शिकेला छेदण्याचा प्रयत्न करा तर स्पर्शिका 2 बिंदू त्या दिशेने जाते हे P2 अंतर वापरुन आपण केंद्रबिंदू 2 वर आधारित कंस बनवणार आहोत ज्यामुळे आपल्याला P2 बिंदू मिळेल आपण ते शीटवर करू आपल्याला हा बिंदू P1 शीटवर स्थानांकित करत आहे हे आधीच माहित आहे आता P ते दुसर्या बिंदूपर्यंत अंतर वापरा जे काहि अंतर असेल तिथे हा बिंदू स्थानांकित करा हा P2 बिंदू आहे त्याचप्रमाणे P वरुन 3 येथून अंतर स्थानांकित करा हा P3 बिंदू असेल त्याचप्रमाणे येथे 4' ते जे काही अंतर आहे ते कंस बनवतात जे आपल्याकडे P4 असेल 4 ते 5 पर्यंत P5 अंतर शोधा तेथून 6 पर्यंत P6 अंतर शोधा जर आपण पुढे चालू ठेवले तर ते येथे जाऊन कुठेतरी बिंदू बनवते तर मुक्त हस्ताने आपण जोडून घेऊ आपण या P1 बिंदूपासून सुरुवात केली पाहिजे परंतु केवळ साधेपणासाठी आपण जात आहोत पुन्हा ती रेषा काढू जर आपल्याला तरीही त्या स्पर्शरेषा आणि सामान्य रेषा काढण्यात स्वारस्य असेल तर ही स्पर्शरेषा आहे तर आपल्यासाठी ही एक सामान्य रेषा असेल जी त्या मार्गे जात आहे आणि स्पर्शिका नेहमी त्यास लंबवत राहील पुढच्या वर्गात आपण हे हेलिक्स कसे तयार करावे त्याबद्दल शिकू खूप खूप धन्यवाद